सर्वांना नमस्कार मी गौतम साहा आहे मी आयआयटी खडगपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार अभियांत्रिकी विभागाचा प्राध्यापक आहे या अंकीय इलेक्ट्रॉनिक सर्किट्स कोर्समध्ये मी तुमच्याबरोबर काम करणार आहे आणि येथे अध्यापन सहाय्यक असतील ते सर्व इथले पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत ते देखील या विशिष्ट कोर्समध्ये एकत्र काम करतील तुम्हाला माहिती आहेच की या कोर्सला अंकीय इलेक्ट्रॉनिक सर्किट्स असे नाव देण्यात आले आहे आणि प्रास्ताविक व्याख्यानात आपण या अंकीय इलेक्ट्रॉनिक्स किंवा अंकीय तंत्रज्ञानासाठी कशासाठी जात आहोत आणि आपला अंकीय चा प्रत्यक्षात अर्थ काय आहेयाविषयी काही मूलभूत बाबींचा समावेश केला जाईल मग आपण पाहू अंकीय सिग्नलचे मॅनिप्युलेशन म्हणजे काय ते केवळ प्राथमिक प्रारंभिक भाग कसे करते आणि स्विचिंग आणि लॉजिक प्रक्रियेचे अंकीय मॅनिप्युलेशनमध्ये महत्त्व आणि शेवटीआपण एक लहान सर्कीटने संपवू जे डायोडचा वापर स्विच म्हणून करेल अंकीय का संबंधित आपण संबंधित आहोत आपण अंकीय घड्याळ अंकीय कॅमेराअंकीय पैसे अंकीय मीडिया अशा बर्याच संज्ञांशी परिचित आहोत म्हणजे याचा अर्थ असा की आपण ही यादी वाढवत जाऊ शकतो आपल्याकडे अंकीय तापमापी अंकीय वजन यंत्र आहे आणि जेव्हा आपण अंकीय शब्दाशी संबंधित असतो तेव्हा कोणत्याही विशिष्ट घटकासह वास्तविकतेचा अर्थ असा होतो की तो घटक अंकीय तंत्रज्ञानाशी संबंधित आहे आणि हे अंकीय तंत्रज्ञान कार्यक्षमतेच्या दृष्टीने अधिक कार्यक्षम मानले जाते कार्य पद्धत विविध कार्य मापन पद्धती आणि गुणवत्तेनुसार अधिक कार्यक्षम आणि दिलेल्या किंमतीवर किंमत देखील खूप महत्वाची आहे ज्यासाठी अंकीय तंत्रज्ञान तुम्हाला माहीत आहे किआपल्या जीवनाच्या कोणत्याही भिन्न पैलूमध्ये इतके प्रचलित आहे आणि या अंकीय तंत्रज्ञानाची काही वैशिष्ट्ये आपण पाहिल्यासते साठवणे सोपे आहे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी कॉपी करणे सोपे आहे एका डिव्हाइसवरून दुसर्या डिव्हाइसवर गाण्याची कॉपी करणे आपल्या सर्वांना माहित आहे आपण ती संकुचित करू शकतो आपण संकुचित पद्धतीने माहिती संग्रहित करू शकतो आणि नंतर त्यास विस्तृत करू शकतो हे आवाजासाठी प्रतिकारशक्ती दर्शविते भिन्न प्रकारचे हस्तक्षेप असूनही जे गुणवत्ता राखून ठेवतात किंवा भिन्न अल्गोरिदमची गुणवत्ता वापरुन वाढवते ज्याद्वारे आपण गुणवत्ता वाढवू शकता हे विविध पारेषण पर्याय प्रदान करते तेथे अनुक्रमे नंतर समांतर आहेत बर्याच प्रकारे आपण रूपांतरित करू शकता हे संकेत एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पाठवू शकता त्रुटी सुधारणे आणि एनक्रिप्शन यासाठी पर्याय आहेत आपल्याला माहिती आहे आपण एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी एनक्रिप्टेड पद्धतीने संकेत पाठवू शकता म्हणूनच असे कोणीही जे संकेत रोखत आहे त्यामधून अर्थ काढू शकणार नाही फक्त असे लोक ज्यांना माहीत आहे कि ते डिक्रिप्ट कसे करावे सुरुवातीचा एन्क्रिप्शन अल्गोरिदम काय होता ते फक्त त्या संकेताचा अंतिम प्राप्तकर्ता म्हणून अर्थ काढू शकतात हे प्रक्रियेमध्ये लवचिकता प्रदान करते हा अत्यंत लवचिकतेचा पैलू आहे तो संभाव्यतेचा पैलू आहे ज्यायोगे समान साधन आपण बर्याच मार्गांसाठी वापरू शकतो हा त्यातील सामान्य हेतू आहे आपणास मिळालेला डेटाअंकीय डेटा आपण त्याचे विश्लेषण करू शकतोआपल्याला माहिती आहे त्यामधून बरीच माहिती काढू शकतो आणि डेटा विश्लेषणडेटा अनालिटिक्स आणि अशा प्रकारच्या गोष्टीची आपल्याला माहिती आहे जे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे आणि उदयोन्मुख क्षेत्र आहे सर्व घडत आहे ते यामुळेच मी म्हणेन डिजिटल तंत्रज्ञानाचा उद्रेक आणि शेवटी काय येते हा स्वस्त बिल्डिंग ब्लॉक ही खरोखर एक महत्वाची गोष्ट आहे हा स्वस्त बिल्डिंग ब्लॉक हे या गोष्टीचे मूळ रूप बनवते पहा आपल्याला बरीच मनोरंजक वैशिष्ट्ये मिळू शकतात परंतु शेवटी ही गोष्ट आहे की जर ते फारच महागडे असेल जर ते खिसा रिकामा करत असेल तर ते खरोखर ते नाही जे आपण शोधत आहोत खर म्हणजे हा स्वस्त बिल्डिंग ब्लॉक आपल्याला या विशिष्ट कोर्सकडे घेऊन जाईलतो म्हणजेच अंकीय इलेक्ट्रॉनिक्स सर्किट हे इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आहेत जे तेथे त्याच्या मुळाशी आहेत जे आपल्याला जे काही मिळत आहे ते मिळवून घेण्यासाठी आपण सक्षम आहोत नक्कीच बरेच प्रगत अल्गोरिदम आहेत ज्याच्या आसपास इतर अनेक विकास आहेत परंतु हे बिल्डिंग ब्लॉक्स या प्राथमिक गोष्टी आहेत ज्याने अंकीय तंत्रज्ञान आणि अंकीय रूपांतरणे प्रत्यक्षात चालविली आहेत जी आपण आज पाहत आहोत आता मी म्हणत आहे अंकीय हा शब्द खूप वापरला जात असल्यामुळे आपण जिथे जिथेही पहात आहोत तिथे अंकीय हा शब्द वापरला जातो अंकीय म्हणजे आपण नक्की काय म्हणतो तर प्रथम जी गोष्ट आपल्याला माहित असणे आवश्यक आहे ती म्हणजे अंकीय संकेत म्हणजे काय तर अंकीय संकेत केवळ मर्यादित संख्येने भिन्न मूल्यांचे प्रदर्शन करतात मर्यादित याचे कारण म्हणजे शेवटी आपण तंत्रज्ञानाच्या विकासाशी संबंधित आहोतआपण तंत्रज्ञानाच्या विकासाबद्दल बोलत आहोत तरआपण काही बिट्स किंवा बायनरी व्हॅल्यूजबद्दल बोलत आहोत जे एका विशिष्ट संकेताशीसंबंधित असतील आणि ते प्रदर्शन आहे तरते केवळ मर्यादित संख्येचा संचमर्यादित संख्येमध्ये प्रदर्शन प्रस्तुत करते म्हणूनच आपण म्हणत आहोत की ही एक मर्यादित संख्या आहे आणि ती भिन्न असावी लागेल हा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे की ही भिन्न मूल्ये आहेत आणि आपण या विशिष्ट संदर्भात आहोत जेव्हा आपण अंकीय तंत्रज्ञानाविषयी चर्चा करतो तेव्हा ही भिन्न मूल्ये स्वतःचे २ मूल्य पद्धतीने सादरीकरण करतात जे बायनरी असतात तेथे चतुर्भुज असू शकते ४ चिन्हे संबंधित केली जाऊ शकतातपरंतु आपण येथे आपण स्वत ला दोन मूल्य बायनरी पद्धतीने सादरीकरणासाठी मर्यादित ठेवू आणि बायनरी व्हॅल्यूज किंवा बिट्सचा समूह अनेक भिन्न स्तरांचे सादरीकरण करण्यासाठी वापरले जाऊ शकतात आता संकेताकडे येत असताना संकेत स्वतःच वेगळ्या स्वरूपात असू शकतो याची उदाहरणे म्हणजेमाझे म्हणणे म्हणजे काय आपल्या परीक्षेत आपल्याला मिळणारे गुण शिक्षक म्हणून आपल्याला मिळणारा पगार किंवा या सर्व गोष्टी माझ्या मते यापैकी बरेचसे मानवनिर्मित संकेत हे मुळात भिन्न आहेत परंतु जर आपण नैसर्गिक संकेत निसर्गाद्वारे निर्मीत केलेले संकेत पाहिले तर ते बहुधा अखंडित स्वरूपात असतात अखंडित म्हणजे या अर्थाने कि त्या विशिष्ट संकेताशी संबंधित असलेल्या मूल्यांचे सर्व स्त्रोत आता आपणास विश्लेषण करून आणि त्या संकेतावर प्रक्रिया करण्याची देखील आवश्यकता आहे हे संकेत निसर्गाकडून येत आहेत आता ते करण्यासाठी आपल्याला हे करणे आवश्यक आहे की हे संकेत हे अखंडित संकेत वेगळे करणे तर त्यासाठी आपणास अशा गोष्टीची आवश्यकता आहे ज्याला एनालॉग ते अंकीय रूपांतरण म्हणतात आणि जर आपल्याला अखंडित संकेताच्या स्वरूपात परत यायचे असेल तर आपणास त्याच्या उलट करणे आवश्यक आहे ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे आपणास अंकीय संकेत एनालॉग स्वरूपामध्ये रूपांतरित करून मिळेल ज्यास अंकीय ते एनालॉग रूपांतरण म्हटले जाते आणि आपण एक उदाहरण पाहू शकतो जिथे या विशिष्ट आकृतीमध्ये एनालॉग संकेत अंकीय संकेतामध्ये रूपांतरित केला जातो आकृती आपण येथे पडद्यावरती पाहत आहोत तरआपण येथे जे पहात आहात तो हा एक एनालॉग संकेत आहे बरोबर आणि हा संकेत कोणतेही एक मूल्य घेऊ शकतो आणि आपणास ते भिन्न करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याकडे येथे भिन्न स्तर आहेत हे वाय अक्षामध्ये आहेत आपल्याला व्होल्टेज दिसेल आपल्याला भिन्न पातळीवर दिसेल की ज्याच्याशी एनालॉग संकेत संबंधित असणे आवश्यक आहे त्यामुळे तिथे इतर कोणतीही मूल्ये उपलब्ध नाहीत तरएकतर जर संपूर्ण गोष्ट विशिष्ट म्हणायला सामान्य केली गेली असेल तर मूल्य असेल V व्होल्ट तर हे V ८ २ V ८ ३ V ८ आहे तर पुढे आणि पुढे ७ V ८ पर्यंत तर तेथे किती स्तर आहेत भिन्न स्तर आहेत आपण मोजू शकता आपण ते पाहू शकता की हे ८ स्तर आहेत ठीक आहे म्हणून जेव्हा एनालॉग संकेत भिन्न संकेतामध्ये रूपांतरित केला जातो तेव्हा तो केवळ या ८ मूल्यांपैकीच एक घेऊ शकतो ठीक आहे आणि त्यासाठी आपण काय करूआपण जवळच असलेल्या विशिष्ट भिन्न मूल्यावर संकेताचा नमुना पाहून जोडले जाऊ शकतो तर संकेत जवळ पोहचण्याचा हा एक विशिष्ट मार्ग असू शकतो आणि आपण काय करत आहोत हा वेळ अक्ष आहे x अक्ष हा वेळ दर्शवितो तरआपण मोजत आहोत वेगवेगळ्या वेळेस संकेताचे मोजमाप करत आहोत ठीक आहे तर हा वेळ क्षण ० आहे वेळ क्षण १ वेळ क्षण २ आणि असेच पुढे आहे बरोबर आताहे पाहणे महत्वाचे आहे की हे वेळेचे नमुने एनालॉग संकेताचे किती सत्यपूर्वक प्रदर्शन करतात याकडे पाहण्याचा एक मार्ग म्हणजे आपण पुन्हा रचना करू शकतो आपण एनालॉग संकेत परत येथे असणाऱ्या स्वरूपात मिळवू शकतो ठीक आहे तरआपण त्या नमुन्यांच्या इंटरपोलेशनद्वारे पुनर्रचना करू शकतो म्हणून तेथे एक विशिष्ट दर असा आहे की संकेतामध्ये जो काही वारंवारतेचा घटक आहे पहिल्या जागी एनालॉग संकेत आहे आपणास त्याचा विशिष्ट दराने नमुना घ्यावा लागेल जो सर्वात जास्त वारंवारता घटकाच्या दुपटीपेक्षा जास्त आहे जर तेथे बॅण्ड पास संकेत असेलतर मग काहीतरी वेगळं असेल तर तेथे एक विशिष्ट मार्ग आहे विशिष्ट दर आहे ज्याद्वारे तो नमुना घेण्याची आवश्यकता आहे जेणेकरून आपण भिन्न नमुन्यांमधून एनालॉग संकेताची पुनर्रचना करू शकतो तरहे नमुने आहेत ठीक आहे तर हे वेळेचे विविध क्षण आहेत आणि प्रत्येक नमुना बिंदूवर नमुना मूल्यावर आपल्याला संबंधित भिन्न मूल्य दिसेल तर ०च्या ठिकाणी आपणास येथे मूल्य दिसेल तर आपण जवळच्या मूल्याशी संबंधित आहोत जे म्हणजे २ V ८ - ठीक आहे १ च्या ठिकाणी पुन्हा ते २V ८आहे २च्या ठिकाणी आपण पाहत आहे कि ते ४ V ८ शी संबंधित आहे आणि असेच पुढे चालू राहील आता ही भिन्न पातळी आहे आता मी म्हटल्याप्रमाणे आपण शेवटी बायनरी कोड वापरून त्याचे सादरीकरण करीत आहे बरोबर तर२ व्हॅल्यू बायनरी तर तेथे ८ पातळी आहेत जर तुम्ही ते केवळ बायनरी वापरून सादर करू इच्छित असाल आपणास किती बायनरी अंक किंवा बिट्स आवश्यक आहेतते आहेत ठीक आहे ती संख्या आवश्यक आहे म्हणजे ती जर ती ८असेल तर हा ३ आहे तरअसे ३ बिट्स आवश्यक असतील आणि आपण पाहू शकता०००००१ - ही संबंधित सादरीकरणे आहेत तर पहिल्यांदा त्वरित मला काय मिळेल मला ०१० मिळेलजे ८च्या अंदाजे जवळपास २V असेल ०१० मला पुन्हा वेळ क्षण १ ला मिळेल वेळ क्षण २ ला १०० मिळेल आणि अशाच प्रकारे चालू राहील तरअशाप्रकारे हे सुरूच राहील ठीक आहे म्हणूनचआपण समीपता त्रुटी कमी करू शकतोतुम्ही ज्या काही त्रुटी पाहत आहात त्याला परिमाण त्रुटी म्हणतातत्या हे अंतर कमी करूनशक्य तितक्या जवळ करूनआपण कमी करू शकता हे तेव्हा शक्य आहेजेव्हा आपल्याकडे जास्त बिट असतात तरजर आपल्याकडे ३ बिट्सऐवजी आपल्याकडे ४ बिट्स असतील तर आपल्याकडे १६ स्तर असतील तर समीपता त्रुटी कमी असेल जर आपल्याकडे ८ बिट्स असतील तर आपल्याजवळ २ चा ८ वा घात म्हणजे २५६ नंबर इतके स्तर असतील तरअशा प्रकारे समीपता त्रुटी किंवा परिमाण कमी होईल तर हे असे आहे जेव्हा एनालॉगपासून अंकीय रूपांतरण होईपर्यंत आपण पाहू शकणारी त्रुटी आपल्याला समजतेतेव्हा काही प्रारंभिक समस्या उद्भवतात यानंतर आपण पाहु शकतो की ध्वनी आणि इतर गोष्टींच्या उपस्थितीत अंकीय संकेत स्वतःच अधिक मजबूत आहे त्या पैलूवर प्रक्रिया करीत आहे ठीक आहे आताजर तुम्ही अंकीय प्रक्रियेकडे पाहिले तर ते काय करतात ते अंकीय संकेताचे सादरीकरण आणि व्यवस्थापन करतात ठीक आहे तरआपण पहात असलेले अंकीय संकेत हे अंकीय संकेताद्वारे प्रस्थापित केले जातात प्रक्रिया घडवून आणले जातात आता आपण अंकीय संकेताच्या हाताळणीकडे येऊ मी म्हटल्याप्रमाणे हे एक प्रास्ताविक व्याख्यान आहे आपण काही उदाहरणे पाहत आहोत तर पहिली गोष्ट ही अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण अंकीय संकेताच्या हाताळणीबद्दल बोलतो तेव्हा उघडझाप करणे ही त्याची गुरुकिल्ली आहे ठीक आहे उघडझाप याचा आपला अर्थ काय आहे ते आपण नंतर थोड्या वेळाने पाहू उघडझाप म्हणजे एक प्रकारचा स्विच आहे जो आपण आपल्या घरात पाहिला आहे जसे कि आपण पंख्याचा स्विच चालू करतो आणि पंखा फिरायला सुरुवात होते नंतर तुम्ही स्विच बंद केला कि तो बंद होतो तर ही मुळात पुन्हा एक चालू बंद प्रकारची गोष्ट आहे बायनरी प्रकारची क्रिया जी स्वीचिंगशी संबंधित आहे आणि आपण नुकतेच अंकीय संकेताचे ० आणि १ च्या स्वरूपात बायनरी सादरीकरण पाहिले आहेजे सुद्धा तुम्हाला समजू शकेल कि स्विचिंगशी संबंधित आहे तरएक आहे बंद जे ० शी संबंधित आहे आणि चालू १ शी संबंधित आहे तर संबंधाचा हा एक मार्ग आहे तेथे संबंधाचा अजून एकमार्ग असू शकेल जो याच्या अगदी उलट असेल तरप्रमाणित प्रक्रियाप्रमाणित समज असा आहे किबंद हे ० शी संबंधित आहे चालू हे १ शी संबंधित आहे जेणेकरून ते मदत करेल तर हा एक महत्त्वाचा पैलू जो आपण आपल्या लक्षात ठेवू ठीक आहे आणि म्हणूनचआपण एका उदाहरणाकडे पाहू जिथे स्विचिंग करणे महत्वाचे आहे तर हे n ते १ मल्टिप्लेक्सर आहे ठीक आहे आपण सर्किटबद्दल चर्चा करू तेथे आतमध्ये काय आहे हा आपल्या अंकीय इलेक्ट्रॉनिक्स सर्किट कोर्सचा एक भाग आहे तरहे काय आहे ते आपण पाहू हे ब्लॅक बॉक्स राहू नये परंतु आता ते काय करते ते पाहू तर हा विशिष्ट ब्लॉक प्रत्यक्षात कोणतीही n इनपुट घेईलतो या बाजूला या इनपुट बाजूवर उपलब्ध आहे आणि ते आउटपुटमध्ये उपलब्ध करुन देतो तर दिलेल्या वेळी आउटपुटमध्ये फक्त एक इनपुट उपलब्ध असेल आता याचा अर्थ असा की जर हे चॅनेल आउटपुटवर जावे अशी माझी इच्छा असेल तर ते जाईल जर माझी इच्छा असेल तर इतर चॅनेल त्या आउटपुटवर जाईल आता हे कोण ठरवेल कोण करेल कोण निर्णय घेईल नक्कीच अंतर्गत सर्किट निर्णय घेईल परंतु कोणत्या आधारावर तरपुन्हा इनपुटच्या दुसर्या सेटवरआधारित याला नियंत्रण इनपुट असे म्हणतात तर हा डेटा होता जो आउटपुट वर जात आहे तरहे नियंत्रण इनपुट येथे विशिष्ट संयोजनाच्या आधारे निर्णय घेईल जे की येथून आउटपुटवर जात आहे ठीक आहे तरजर १ आणि २ आणि m ३ आणि ४ आणि अधिक सांगायचे असेल तर m सर्व 0 आहेत १ आउटपुट वर जाईल जर १२ आणि ३ आणि ते सर्व ० असतील m वजा १ पर्यंत आणि m हे १ आहे नंतर २ आउटपुटला जाईलतर निवेदनामध्येच जर तुम्ही त्या दृष्टीने माझ्या शब्दांचा विचार करत असाल तर जर A आणि B आणि C आणि D हे १ असतील तर काहीतरी घडते जर A आणि B आणि C आणि D हे ० असतीलA आणि B आणि C हे १ असतील आणि D हे ० असेलतर काहीतरी घडते तरयामध्ये विशिष्ट प्रकारचे तर्कशुद्ध विधान किंवा तर्कशुद्ध बिल्ड अप यांचा समावेश होतो जे स्वीचिंगशी संबंधित असते किंवा स्वीचिंगशी संबंधित असू शकते तरहा त्यातील एक पैलू आहे दुसरी गोष्ट म्हणजे डेटा जो आपण संचयित केलेला डेटा संग्रहित करतो तर आपण हे पाहू शकता की ८ बिट डेटा स्टोरेज युनिट ते फ्लिप फ्लॉप पासून बनलेले असू शकते ते फ्लिप फ्लॉप काय आहे आणि त्या सर्व गोष्टी आपण नंतर पाहू तर तेथे समांतर डेटा इनपुट आहेत आणि हे समांतर डेटा आउटपुट आहेत तरयेथे येणार डेटा आणि तो कसा संग्रहित केला जाईल हे विशिष्ट तर्काने ठरविले जाईल म्हणूनचजर आपण त्याच्या अंतर्गत सर्किटकडे पहात असाल तर तेथे अंतर्गत बदल घडवून आणणार्या स्विचिंग क्रिया चालू आहेत ठीक आहे म्हणूनचमी म्हणल्याप्रमाणे अंकीय प्रक्रिया अंकीय मॅनिप्युलेशनच्या मुख्य पैलूंपैकी एक आहे तरआता आपण स्विचिंगकडे पहात आहोत ज्या प्रकारे आपण आधीपासून पाहिले आहे आपणास ते समजले आहे ठीक आहे तर हे एक उदाहरण आहे जिथे आपण पाहत आहात तेथे दोन स्विच आहेत ही एक स्विच आहे आणि हा दुसरा स्विचआहे बरोबर आहे आणि तेथे ५ व्होल्ट डी पुरवठा आहे आणि हे आउटपुटOutput आहे आणि हे ग्राउंडला जोडलेले आहे ठीक आहे आणि जेव्हा इनपुटवरअसतेव्होल्टेज ठेवले जातेम्हणजेच उच्च व्होल्टेज ५ व्होल्ट ठेवले जाते तरकाय ठेवले आहे तरकाय घडते हा स्विच बंद होतो आणि हे दोन बिंदू जोडतेते शॉर्ट होतात हे दोन बिंदू जोडले जातात तरहे दोन बिंदू जोडले जातील ठीक आहे जेव्हा हे हायअसेल आणि जर हे कमी असेल तर ते समान राहील त्याचप्रमाणे V२ साठी ठीक आहे आता हे पाहू की ही विशिष्ट सर्किट इनपुट बाजू आणि आउटपुट बाजू कशी संबंधित आहे जेव्हा V कमी असेल तेव्हा म्हणजेच हा स्विच येथे हा स्विच आहे हे अगदी उजवीकडे आहे आणि हे V २ देखील कमी आहे याचा अर्थ हे देखील खुले आहे तर त्यावेळी आउटपुटचे मूल्य किती असेल आउटपुटचे मूल्य असेल हे ५ व्होल्ट आउटपुटवर येऊ शकत नाही ठीक आहे आउटपुटचे मूल्य कमी आहे हे ठीक आहे का आता जर आपण त्यापैकी एखादे बंद केलेसमजा हे बंद आहे परंतु हे उघडेच राहील जोपर्यंत ही परिस्थिती सारखी राहील तशीच स्थिती राहील समान आउटपुट राहील आउटपुटला मूल्य मिळणार नाही हे ५ व्होल्ट आहे तरजर त्यापैकी एक जरी कमी असेल तुम्ही पाहू शकाल कि आउटपुट पण कमी असेल फक्त जेव्हा ते दोघेही दोन्ही स्विचेस जोडणी केलेले असतील म्हणजे दोन्हीही उच्च आहेत तरआपणास माहित आहे की हा स्विच येथून जागा बदलतो आणि तेथे जोडला जातो त्यानंतरच या ५ व्होल्टच्या आऊटपुटला येथून मार्ग मिळेल आणि तुम्ही पाहू शकता किआपल्याला तेथे एक उच्च मूल्य दिसेल ठीक आहे म्हणून जेव्हा आपण त्यास तार्किक सर्किटच्या दृष्टिकोनातून पाहू तेव्हा ते V१V२ V० असतात तरकोणत्या प्रकारचे तर्कशास्त्र आपण पाहतो ते असते जेव्हा V१V२ जास्त असते आउटपुट Vo जास्त असते अशाप्रकारे आपण ते वाचतो आपण हे असेच करतो आणि सारणी संबंधित सारणी जी आपण येथे पहात आहात ठीक आहे आणि हे दुसरे काही नसून जे AND लॉजिक म्हणून ओळखले जाते हे तुमचे AND लॉजिक आहे ठीक आहे म्हणून जेव्हा हे AND लॉजिक आपल्याला माहित असेल ते लॉजिक चिन्हाच्या स्वरूपात प्रदर्शित करा चिन्ह आपण ते असे प्रदर्शित करतो आणि हे AND चे चिन्ह आहे जे आपण पुढील चर्चेत वापरू ठीक आहे परंतु तरीही हे एक विद्युत सर्किट आहे इलेक्ट्रॉनिक भाग आणि इतर गोष्टी ज्याबद्दल आपण थोड्या वेळाने चर्चा करू आता आपण असे आणखी एक सर्किट पाहू जिथे हे स्विचिंग सर्किट आहेत तेथे तुम्ही 2 स्विचेस पाहू शकता ठीक आहे आणि परंतु पूर्वी ते एकसरी जोडणीमध्ये जोडलेले होते आता आपण पाहू शकता की ते समांतर जोडलेले आहेत बरोबर आणि त्यात काय फरक आहे फरक हा आहे की यापूर्वी ते दोघेही बंद करायचे होते म्हणजे दोन्ही स्विचची प्रविष्ट बाजू उच्च असणे आवश्यक आहे जेणेकरून ५ व्होल्टला आउटपुटसाठी मार्ग मिळेल ठीक आहे या प्रकरणात ते समांतर असल्याने त्यापैकी एक जरी उच्च असेल हा स्विच बंद होतो आणि मार्ग उपलब्ध होऊन जातो ५ व्होल्टला आउटपुटला एक मार्ग मिळेल आणि Vo हे उच्च असेल ठीक आहे तर तेच घडत आहे केवळ जेव्हा ते दोघे कमी असतात तेव्हा केवळ ५ व्होल्टला आऊटपुटचा कोणताच मार्ग मिळू शकत नाही तर हा संबंधित ट्रुथ टेबल आहे जो आपण पाहु शकतो जेव्हा आपण कमी जास्त किंवा सत्य आणि खोटे संदर्भात सादर करता त्यांना ट्रुथ टेबल म्हटले जाते तर खोटे हे तर्कशास्त्र सह संबंधित आहे आणि हे सत्याशी संबंधित आहे ठीक आहे तर मग ते एक ट्रुथ टेबल बनते तर हा आणखी एक ट्रुथ टेबल सादर करण्याचा मार्ग आहे असे आपण म्हणू शकता जिथे हे खोटे खोटे तुम्हाला खोटे देतेसत्य खोटे तुम्हाला खोटे देते सत्य खोटे तुम्हाला सत्य देते खोटे सत्य तुम्हाला सत्य देते आणि सत्य तुम्हाला सत्य देते आणि हे दुसरे काही नसून OR चे सादरीकरण आहे OR लॉजिक ठीक आहे आणि संबंधित चिन्ह काय आहे तर हे येथे आपणास दिसत असलेले संबंधित चिन्ह आहे हे स्पष्ट आहे का ठीक आहे आता आपण दुसर्याकडे पाहू जे NOT आहे ठीक आहे तरया विशिष्ट स्विचकडे पहा हे आणखी एक लॉजिक प्रक्रिया आहे तरआता काय घडत आहे आता तुम्ही फरक पहा हा स्विच अशा प्रकारे जोडलेला आहे की जर ही इनपुट बाजू कमी असेल तर या ५ व्होल्टला आउटपुटला जाण्याचा मार्ग मिळत आहे ठीक आहे ५ व्होल्टला आउटपुटला जाण्याचा मार्ग मिळत आहे जर Vi उच्च असेल तर मग हा स्विच कॉईल चुंबकीय कॉइलद्वारे असेल तरआणि हे याला या बाजूने जोडले जाईल तर हा स्विच या बाजूने जोडला जाईल तर हे तिथे ठीक नाही याचा अर्थ काय आता ५ व्होल्टला मार्ग मिळत नाही तर जर इनपुट उच्च असेल तर स्विच या बाजूस जोडला जाईल आणि आउटपुटला मार्ग मिळणार नाही जर स्विच कमी इनपुट कमी असेल तर आउटपुटला मार्ग मिळतो तर त्यात काय फरक आहे फरक हा आहे कि Vi कमी आहे आउटपुट उच्च आहे आणि Vi उच्च आहे आउटपुट कमी आहे ठीक आहे तर तिथे फक्त एक उलट आहे एक आहेआपणास तर्कशास्त्राच्या बाबतीत माहित आहे हे दुसर्याच्या अगदी उलट आहे त्यामुळे याला NOT प्रक्रिया म्हणतात आणि संबंधित चिन्ह असे असेल हा बबल खरोखर येथे महत्वाचा आहे बबल इतर प्रकरणात उपस्थित असू शकतो हे घडत असल्याचे आपण पाहू आतापर्यंत आपण २ स्टेट्स बायनरी स्टेट्स विषयी बोलत आहोत ठीक आहे ते म्हणजे लॉजिक एकलॉजिक उच्चकमीसत्य खोटे ठीक आहे तर ही एक विशिष्ट बाब आहे जिथे आपण ट्रिस्टेट नावाच्या एखाद्या गोष्टीबद्दल बोलत आहात हे सुद्धा आपण आपण पाहणार आहोत आणि ते तुमच्या अंकीय इलेक्ट्रॉनिक्स सर्किट कोर्समध्ये उपलब्ध आहे आणि ती चर्चा आपण पाहू ठीक आहे मग ते काय आहे या प्रकरणात तुम्ही पाहत आहेत कितिथे एक अतिरिक्त इनपुट दिसत आहे ज्याला G म्हणतात ठीक आहे तर या G ची भूमिका काय आहे जेव्हा हा G या प्रकरणात कमी असेल याचा अर्थ असा की तो खुला राहिला आहे आपण इनपुट बाजूला जे काही करता ते आउटपुट बाजूंमध्ये प्रतिबिंबित होत नाही तर ते कायम राहील त्याला मार्ग मिळणार नाही ठीक आहे फक्त जेव्हा G उच्च असेल तेव्हाच जर हा G जोडला गेला असेल आणि उर्वरित अवलंबून असेल तर एक सर्किट असेल जिथे Vi वरती अवलंबून जर हे कमी असेल तर आउटपुट कमी जाईल किंवा उच्च जाईल तर हे या दिशेने दुसर्या बाजूकडे जात आहे परंतु G हे सक्षम बनवित आहे ठीक आहे आता याला ट्रिस्टेट का म्हणतात जेव्हा G कमी असेल म्हणजेच त्याची जोडणी खंडीत झाली असेल सर्किटला आऊटपुटवर ५ व्होल्ट किंवा ग्राउंड मिळत नाही त्यापैकी काहीही मिळत नाही ठीक आहे तर हे एका अर्थाने असे आहे की आउटपुट ओपन सर्किट आहे ते उर्वरित सर्किटशी जे डाव्या बाजूला आहे विद्युतदृष्ट्या जोडनी केलेले नाही याचा स्वारस्यपूर्ण उपयोग झाला आहे आपण त्यानंतरच्या चर्चेत पाहू बरोबर तर आता या प्रास्ताविक सत्राची अंतिम स्लाइड आहे प्रास्ताविक व्याख्यान अधिक क्लिष्ट सर्किट अधिक जटिल सर्किट आपण नंतर पाहू तर येथे आपण पहात असलेले डायोडआधारित सर्किट आहेडायोड आणि रेसिस्टन्स वापरले जात आहेत ठीक आहे आणि हे दोन भिन्न लॉजिक प्रक्रिया निर्माण करण्यासाठी वापरले जाते ठीक आहे काय ते पाहूया तर तेथे एक डायोड आहे २ डायोडDiode ठीक आहे A आणि B जोडले आहेत आपल्याकडे असे डायोड Diode अधिक असू शकतात आणि आपल्याला माहित आहे B आणि C जोडले जाऊ शकतात परंतु आपण केवळ २ पर्यंत मर्यादित करूया बरोबर तरकोणतातरी १ डायोड कमी आहेयाचा अर्थ ० व्होल्ट आहे विद्युतधारा या दिशेने वाहत जाईल आणि तिथे ० ७ व्होल्ट ड्रॉप असेल ठीक आहे तर आउटपुट ० ७ व्होल्ट असेल तर हे विशिष्ट व्होल्टेज जे ० व्होल्टच्या जवळ आहे आपण त्यास लॉजिक कमी असे हाताळू आणि ५ व्होल्टच्या जवळ असलेले व्होल्टेज थोडेफार लॉजिक उच्चअसे हाताळू किती जवळपस आणि त्या सर्व गोष्टी आपण नंतर पाहू श्रेणी काय आहे इतर गोष्टी ज्या आपण नंतर पाहू तर याक्षणी हे लक्षात घेणे पुरेसे आहे की आपणास येथे मिळणाऱ्या ० ७ व्होल्टला लॉजिक कमी ठीक मानले जाते ठीक आहे तर त्यापैकी एक त्यातील एक कमी आहे तर आपल्याला काय दिसते या विशिष्ट दिशेने विद्युतधारा जात आहे आणि येथे व्होल्टेज 0 ७ व्होल्ट आहे जे डायोड ओन व्होल्टेज आहे आणि आउटपुट कमी आहे दुसर्या मार्गाने जेव्हा ते दोघे उच्च आहेतहे आपल्याला माहिती नाहीविद्युतधारा जात आहेया मार्गाने वाहत आहे बरोबर आहे आणि ५ व्होल्ट आणि भार विद्युतधारेवरती अवलंबून ५ व्होल्टपेक्षा थोडेसे कमीया विशिष्ट ठिकाणी उद्भवू शकते जे अंकीय लॉजिक १ आहे तर हे कोणत्या प्रकारचे लॉजिक प्रदान करते याचा अर्थ असा आहे कीजर आपण त्याकडे पाहिले तर मागील गोष्टीशी तुलना केली तर आपण पाहू की हे AND लॉजिक आहे ठीक आहे हे दोन्ही उच्च आहेत हे आउटपुट उच्च आहे बरोबर आता या विशिष्ट सर्किटवर काय आहे ते पहा तर इनपुटवर A आणि B एकतर आपण ० व्होल्ट किंवा ५ व्होल्ट सादर कराल ठीक आहे म्हणून जेव्हा आपण त्या दोघांना ० व्होल्ट म्हणून सादर करता तर कोणताही प्रवाह वाहात नाही आणि जेव्हा आपण ५ व्होल्ट सादर करता तेव्हा येथे व्होल्टेज काय असेल तर येथे ० ७ व्होल्ट ड्रॉप असेल तर येथे व्होल्टेज अंदाजे ४ ३ व्होल्ट असेल हे आधी ० ७ व्होल्ट होते जे ५ व्होल्टच्या जवळ आहे ज्याला आपण उच्च मानू शकतो आणि त्यापैकी कोणासही किंवा त्यापैकी दोघांनाही ५ व्होल्टवर आउटपुट ४ ३ व्होल्टवर आहे आणि त्याच्याजवळ डायोड ड्रॉप वरती अवलंबून आहे जो ० ७व्होल्टच्या श्रेणीत आहे ठीक आहे तर त्यापैकी कोणतेही उच्चअसेल तर आउटपुट उच्च असेल हे कोणत्या प्रकारचे लॉजिक आहे ते OR लॉजिक आहे ठीक आहे तर डायोडचा वापर स्विच म्हणून करून आपण पाहू शकतो की आपण AND लॉजिक आणि OR लॉजिक उत्पन्न करू शकतोमिळवू शकतो केवळ डायोड आणि रेजिस्टन्स वापरुन आपणास NOT लॉजिक मिळू शकेल तरतुम्ही प्रयत्न कराल पण तुम्हाला दिसेल की फक्त डायोड आणि रेजिस्टन्स संयुक्तिकरण वापरुन तुम्हाला NOT लॉजिकमिळणार नाहीइन्व्हर्टर शक्य नाहीत्यासाठी ट्रान्झिस्टर वापरण्याची गरज आहे जो आपण पुढील व्याख्यानात घेऊ जिथे ट्रान्झिस्टरचा वापर स्विचम्हणून केला जाईल तर हे या विशिष्ट व्याख्यानांचे संदर्भ आहेत तर मुख्यत मी पहिल्या संदर्भाचा वापर करेन आणि अधिक संदर्भ नंतर सांगेन आणि या विशिष्ट व्याख्यानात आपण काय पाहिले आहे हे आपण सारांशात सांगायचे म्हणजे आपण आतापर्यंत ज्या गोष्टींवर चर्चा केली त्यांचे एक संक्षिप्त परिदर्शन अंकीय तंत्रज्ञान कमी किंमतीत अधिक चांगली कामगिरी प्रदान करते आणि त्याची किल्ली स्वस्त बिल्डिंग ब्लॉक्स आहेत आणि हे स्वस्त बिल्डिंग ब्लॉक्स असे आहेत की ते अंकीय संकेत हाताळू शकतात आणि त्याचे व्यवस्थापन करू शकतात आणि हे व्यवस्थापन हे सर्व स्विचिंग आहेआणि स्विचिंग हे लॉजिक प्रक्रियेशी संबंधित आहे जसे कि AND OR NOT आणि आपण पाहिले आहे किडायोडचा स्विच म्हणून वापर AND OR लॉजिक निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो